या आधीच्या भागात आपण शिकवण्याचे गुणधर्म आणि त्यांचे प्रकार समजावून घेतले शिकवणे म्हणजे नेमके काय आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रश्नांबाबत आपण थोडक्यात आढावा घेतला शिकवण्याचे वर्गीकरण कसे करावे हे शिकवण्याच्या बाबी मधले पहिले मूलतत्त्व आहे यासाठी अनेक पद्धती आहेत शिकवण्याच्या संबंधातील परिस्थितीच्या मुळ तत्वांची जाणीव करून घेणे हे या भागाचे मुख्य ध्येय आहे शिकवण्याच्या संदर्भातील परिस्थिती म्हणजे काय याला संदर्भ असेही म्हणता येईल कारण प्रत्येक विषय कुठल्यातरी संदर्भानुसार अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेला असतो उदाहरणार्थ सर्व शैक्षणिक संस्था सारख्याच नसतात त्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात त्या संस्थांमधील वर्गखोल्या तेथील विद्यार्थी तसेच उपलब्ध असलेला शिक्षक वृंद वेगवेगळा असतो त्यामुळेच एखादा विषय शिकवण्याचा संदर्भ जागेनुसार बदलतो शैक्षणिक संदर्भ शिकवण्याच्या भोवतालची परिस्थिती आणि परिसर यांच्याशी संबंधित असतात या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची संख्या या सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती आणि संस्था अंतर्गत संबंध या गोष्टींचा समावेश असतो कारण यांच्यातच खरे शिक्षण साकार होते सर्व बाह्य घटक शिकणाऱ्यावर प्रभाव टाकतात आणि या बाह्य घटकांमुळे शिकणारा काय शिकेल कधी शिकेल कोठे शिकेल कसे शिकेल का शिकेल आणि कोणाबरोबर शिकेल हे ठरवले जाते तुम्ही जर आयआयटी आणि ग्रामीण भागातील नवीनच सुरू झालेले अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा विचार केला तर शिकवण्यासंबंधित संदर्भ एक सारखे नसतात आणि विषय शिकवणारे शिक्षक हे या परिस्थितीचा शिकवण्यावरील प्रभाव किंवा शिकवण्यासंबंधातील परिस्थिती यांच्यावर पूर्णपणे मात करू शकत नाहीत विषयाचा आशय जरी सारखा असला तरीसुद्धा एखादी संस्था तो विषय कसा शिकवू शकेल याबाबत तुम्ही काहीच सांगू शकत नाही एकत्रितपणे या सर्व घटकांना शिकवण्यासंदर्भातील परिस्थिती असे म्हणतात करू शकतो वर्गीकरण म्हणजे काही असाधारण गोष्ट नाही उपलब्ध साहित्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भातील परिस्थितीचे वर्गीकरण विविध पद्धतींनी केले आहे मूल्य आणि सभोवतालची परिस्थिती असे त्याचे ढोबळ वर्गीकरण करता येईल मूल्य म्हणजे भागधारकांना महत्त्वाची वाटणारी शिकवण्याची मुलतत्वे कारण प्रत्येक संस्थेत वेगवेगळ्या प्रकारचे भागधारक असतात उदाहरणार्थ आपण जर एनआयटी या संस्थेचा विचार केला तर तेथे नियामक मंडळ विविध शैक्षणिक सभा विद्वत सभा असतात आणि प्रत्येक भागधारकांची भूमिका ठरलेली असते या सर्वांना जे महत्वाचे वाटेल ते सर्व एखाद्या स्वखर्चाने चालवण्यात येणाऱ्या खाजगी महाविद्यालयाला महत्त्वाचे वाटेलच असे नाही आणि येथे खरे प्रश्न निर्माण होतात प्रत्येक संस्थेत विविध भागधारक असतात जसे की व्यवस्थापन विद्वत सभा अभ्यासक्रम मंडळ शिक्षक विद्यार्थी पालक वगैरे आणि या प्रत्येक भागधारकांचा 'शिकवले कसे जावे' याच्यावर वेगवेगळ्या स्तरावर प्रभाव पडतो सर्व भागधारकांची शैक्षणिक मूल्यांच्या संदर्भातील भूमिका एकसमान असणे उपयोगी ठरते जर ही भूमिका एकसमान नसेल म्हणजेच व्यवस्थापनाच्या काय अपेक्षा आहेत आणि शिक्षकाला काय करायचे आहे यांच्यामध्ये जर फरक असेल तर खात्रीने चांगल्या पद्धतीने शिक्षण होऊ शकणार नाही व्यवस्थापनाने जे सांगितले तेच शिक्षक ऐकेल परंतु त्याला विषय शिकवण्यात आनंद बंद होणार नाही कारण प्रत्येक भागधारकांची मूल्य एकसमान नसतील परिस्थिती सभोवतालची परिस्थिती म्हणजेच मूल्यं व्यतिरिक्त असे सर्व घटक ज्यांचा प्रभाव शिकवण्याच्या प्रक्रियांची निवड आणि उपयोग यांच्यावर होऊ शकतो सभोवतालच्या परिस्थिती अंतर्गत बरेचसे घटक येऊ शकतात काहींची यादी करून खाली दिली आहे आशा आहे की शिकवण्या संदर्भातील परिस्थितीशी निगडीत सर्व प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळतील मूल्य म्हणजे शिकण्याचे उद्दिष्ट प्राथमिकता पद्धती आणि आणि निर्णय केंद्र शिकण्याचे उद्दिष्ट अभ्यासक्रम हेच शिकण्याचे उद्दिष्ट आहे अभ्यासक्रमांमध्ये विविध विषय आणि उपक्रम प्रकल्प आदींचा समावेश असतो एखाद्या शिक्षकासाठी प्रामुख्याने परिणामांवर आधारित शिक्षणामध्ये शिकण्याची उद्दिष्टे अपेक्षित परिणाम या स्वरूपात व्यक्त केलेली असतात प्रोग्रम औटकॉम्स म्हणजे पि ओ प्रोग्रॅम स्पेसिफिक औटकॉम्स म्हणजे पी एस ओ आणि कोर्स आउटकम म्हणजे सी ओ या मंडळाने पी ओ अगोदरच ठरवून दिलेले आहेत शिक्षकाला वैयक्तिकरीत्या पी एस ओ निवडण्याचा पर्याय उपलब्ध नाही कारण ते विभागामार्फत ठरवले जातात त्यामुळे स्वायत्त संस्थांमधील शिक्षकांना फक्त सी ओ निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो संलग्न महाविद्यालयांमध्ये सी ओ सुद्धा अभ्यासक्रम मंडळाने ठरवलेले असतात सी ओ किंवा विषय शिकल्यानंतर अपेक्षित असलेले परिणाम फक्त लिहून काढल्यामुळे शिकवण्याचे उद्दिष्ट गाठले जाईल असे समजण्याचे कारण नाही अपेक्षित परिणामांच्या या संदर्भातील विधाने सुस्पष्ट प्रक्रिया अवलंबून लिहिली पाहिजेत अशी विधाने निश्चितपणे मांडली पाहिजेत आणि या विधानांमध्ये नेमके काय करायचे आहे उद्दिष्ट काय याबाबत कोणताही संभ्रम नसावा कृपया टेल मोडेल 1 पहावे कुठल्याही वेळेस किंवा कोणत्याही वर्ग खोली मध्ये कोणत्याही एका अपेक्षित परिणामावर शिकवण्याचे लक्ष केंद्रित केले जाते कारण जेव्हा शिक्षक वर्गात जातो तेव्हा तो एखाद्या अपेक्षित परिणामावर लक्ष देत असतो शिकवण्याची आखणी करताना सिओ चा विचार करावा लागतो कारण सिओ हे पि ओ आणि पी एस ओ वर अवलंबून असतात प्रत्येक सिओ नेमक्या कोणत्या पीएसओ तसेच पिओ शी संबंधित आहे हे आपण मॉडेल एक मध्ये तपशिलात पाहिले आहे प्राथमिकता विषयां प्रमाणे प्राथमिकता बदलत असतात अनेक विश्वविद्यालय किंवा अभ्यास मंडळे एक चूक करतात की ते दिलेल्या विषयांमध्ये भरमसाठ मुद्दे टाकतात हे मुद्दे आणि शिक्षकाला उपलब्ध असलेला वेळ यांचा मेळ बसत नाही जेव्हा मुद्दे भरमसाठ असतात तेव्हा विषय शिकवून पूर्ण करणे ही प्राथमिकता बनते त्यामुळे प्रत्येक मुद्दा व्यवस्थित न हाताळता शिकवून पूर्ण केला जातो कारण हा धडा किंवा हा भाग शिकवला गेला नाही असा आरोप आपल्यावर होऊ नये असे शिक्षकाला वाटत असते त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे ही प्राथमिकता बनते कधीकधी उपलब्ध असलेले तास पुरेसे नसले तर शिक्षकाला जादा तास घ्यावे लागतात काहीवेळा व्यवस्थापन किंवा विभागप्रमुखांची आदेशवजा मागणी असते की विषयांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी वाढत राहिली पाहिजे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण घटले तर महाविद्यालयाला इतर परिणामांना सामोरे जावे लागते काही स्वायत्त संस्थांमध्ये शिक्षकाच्या हातात अगदी थोडे नियंत्रण असते काही शिक्षक मुद्द्यानुसार सुद्धा चूक करू शकतात कारण ते ठराविक मुद्द्यांवर जास्त भर देतात यामुळे एखाद्या विषयाच्या ठराविक भागांमध्ये विद्यार्थ्याने प्राविण्य मिळवणे ही प्राथमिकता बनते शिक्षकाला अभ्यासक्रमातील काही मुद्दे इतर मुद्द्यापेक्षा महत्त्वाचे वाटतात किंवा आवडत असतात कारण काहीही असो परंतु शिक्षक काही विशिष्ट मुद्द्यावरच लक्ष केंद्रित करतात आणि ती शिक्षकाची प्राथमिकता बनते काहीवेळा शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल किंवा खूप हुशार विद्यार्थ्यांकडे कसे लक्ष द्यावे ही प्राथमिकता बनते तुम्ही एक शिकवण्याची ठराविक पद्धत वापरण्याचा प्रयत्न केला तर हुशार विद्यार्थ्यांना कंटाळा येऊ शकतो आणि त्याच वेळेला दुर्बल विद्यार्थ्यांना कळणे अवघड झाले असते तेव्हा शिक्षकाला यातील एका गटावर लक्ष केंद्रित करावे लागते शिक्षकांच्या प्राधान्यक्रमा नुसार आणि इतर भागधारकांच्या प्राधान्यक्रमा नुसार विषयांच्या प्राथमिकता बदलत असतात शिकवण्याची किंवा निर्देश देण्याची पद्धत कोणती पद्धत वापरून आपण विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मदत करतो 99 वेळेला व्याख्यान हीच शिकवण्याची पद्धत म्हणून वापरली जाते या पद्धतीमध्ये माहितीचे किंवा ज्ञानाचे विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही बाजूंकडून आदान प्रदान न होता फक्त शिक्षकांच्या बाजूने माहिती पाठविली जाते व्याख्यान देणारा शिक्षक कितीही हुशार असला किंवा त्याचे वर्गातील सादरीकरण खूप प्रभावी किंवा उपयुक्त असले तरीही वर्गामध्ये बराचसा वेळ हा एकाच बाजूने माहिती पाठवण्यात खर्च केला जातो शिक्षकांना शिकवण्याच्या बर्याच पद्धती उपलब्ध असतात पण उपलब्ध आहेत म्हणून त्या वापरल्या जातील असे नाही तसेच प्रत्येक पद्धत सर्व शिक्षकांना आवडेल असेही नाही प्रत्येक शिक्षकाने यातील काही पद्धती वापरल्या पाहिजेत आणि शिकवत असलेल्या विषयाच्या अनुषंगाने स्वतःची पद्धत तयार केली पाहिजे उपलब्ध असणाऱ्या पद्धतींमध्ये थोडे बदल करून शिक्षक स्वतःची अशी पद्धत निर्माण करू शकतो सभोवतालच्या वातावरणाचा विचार करूनच या पद्धतींचा पर्याय निवडला पाहिजे याचा नेमका अर्थ काय आणि याचा काय प्रभाव पडू शकतो हे आपण पहात आहोत काहीवेळा काही पद्धतीमुळे व्याख्यान रंजक आणि प्रेरणादायी होऊ शकते परंतु ते प्रभावी होईलच असे नाही प्रभावी म्हणजे अपेक्षित उद्दिष्ट या व्याख्यान मुळे गाठता येईलच असे नाही जर उद्दिष्ट गाठले गेले नाही तर तुमचे व्याख्यान फक्त उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने जात आहे पण हे पुरेसे नाही एखादी संकल्पना शिकवायला खूप वेळ लागणार नाही एवढे कार्यक्षम पाहिजे सादर केलेल्या विषयांमध्ये गुंतवून ठेवता आले तरच विद्यार्थी शिकतील हा महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थ्यांनी निष्क्रियपणे व्याख्यान ऐकणे म्हणजेच गुंतवून ठेवणे नाही नियंत्रण किंवा अधिकार कोणाकडे असतात स्वायत्त संस्थांमध्ये काय शिकवायचे परीक्षा कशी घ्यायची मूल्यांकन कसे करायचे हे ठरविण्यामध्ये शिक्षकाचा मोठा वाटा किंवा अधिकार असतो शिक्षकाचे चारही भागांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण असते उदाहरणार्थ विषयातले मुद्दे कोणते याबाबतचे अमर्याद स्वातंत्र्य शिक्षकाकडे नसते शिक्षक विषयाची रचना करू शकतो आणि विभाग शैक्षणिक समिती आणि अभ्यास मंडळ यांच्या समोर विषयाची रचना ठेवून प्रमाणित करून घेऊ शकतो स्वायत्त संस्थांमध्ये विषयाची रचना किंवा रचना करताना निवडण्याचे पर्याय याचे अधिकार शिक्षकाकडे असणे शक्य आहे पर्यायाने शिकवण्याची पद्धत परीक्षा घेण्याची पद्धत आणि मूल्यमापन याच्यावर शिक्षकाचे नियंत्रण असते विद्यापीठांशी संलग्न असलेल्या संस्था यांच्यासाठी एखादे केंद्रीय मंडळ जसे अभ्यासक्रम मंडळ किंवा शैक्षणिक परिषद किंवा परीक्षा नियंत्रक जे भौगोलिक दृष्ट्या लांबवर असतात अशांकडे विषयांमधले मुद्दे किंवा तपशील परीक्षा पद्धती आणि मूल्यमापन ठरवण्याचा अधिकार असतो शिक्षक फक्त शिकवण्याच्या पद्धती वर नियंत्रण ठेवू शकतो कधी कधी तर तेवढाही अधिकार त्याला नसतो काही खाजगी संस्थांमध्ये तेथील व्यवस्थापन विभाग प्रमुख मार्फत शिकवण्याच्या पद्धतींवर नियंत्रण राखून असते हे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे नमूद केले तरीही त्याचा शिकवण्याच्या पद्धती वर लक्षणीय प्रभाव पडतो सभोवतालची परिस्थिती मी येथे पाच मुद्द्यांची यादी देत आहे परंतु तुम्ही हि यादी वाढवू शकता विषयातील मुद्दे किंवा तपशील संवाद विद्यार्थी शिक्षणा संदर्भातील परिस्थिती आणि शैक्षणिक प्रगती मधले अडथळे या 5 घटकांची चर्चा आपण करणार आहोत मुद्दे किंवा तपशील सगळे विषय एकसारखे नसतात त्यामुळे एखादा विषय शिकवण्याची पद्धत दुसरा विषय शिकवताना कामी येईलच असे नाही विषयांमध्ये वर्णन गणित संकल्पना विज्ञान अभियांत्रिकी आणि रचना या गोष्टींचा समावेश असू शकतो उदाहरणार्थ रचनेशी संबंधित विषय आणि गणित विषय एकाच पद्धतीने शिकवले जाऊ शकत नाहीत विषयातले मुद्दे किंवा तपशील हा शिकवण्याचा मोठा घटक बनतो तुम्ही जर पदार्थविज्ञान या विषयाचा विचार केला ज्याचा मला बराच अनुभव आहे जो विषय बऱ्याचशा शाखांमध्ये महत्त्वाचा आहे तुम्ही हा विषय कसाही पाहिला तरी तो एकतर विज्ञानाकडे झुकणारा होईल किंवा खूपच वर्णनात्मक होईल अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना या विषयाचे महत्त्व लगेच कळणार नाही आपण त्याला एवढेच सांगू शकतो की अभ्यासक्रमाप्रमाणे हा विषय शिकणे तुला आवश्यक आहे परंतु विद्यार्थ्याला पदार्थविज्ञान या विषयाचे त्याच्या शाखेमधील महत्व लक्षात येत नाही विशेष करून जेव्हा हा विषय दुसर्या किंवा तिसर्या सत्रात दिला जातो हे विषय शिकवणे खूप आव्हानात्मक असते कारण कुठल्याही विद्यार्थ्याला ज्या विषयात एकही गणिती प्रश्न सोडवायचा नाही असे फक्त ऐकत राहणे आवडत नाही किंवा त्याला त्या विषयाचे महत्त्व समजत नाही त्याच्या दृष्टीने हा एक कठीण विषय असतो जो उत्तीर्ण होणे आवश्यक असते हा विषय खुलवणे किंवा रंजक बनवणे हे शिक्षकांसाठी एक आव्हानच असते काही विषय असेही असतात जे मोठ्या प्रमाणावर गणितावर आधारित असतात किंवा काही विषयांमध्ये समजायला अवघड अशा बऱ्याच अमूर्त संकल्पना असतात असे विषय शिकवणे वेगळ्या पद्धतीने आव्हानात्मक असते तुमच्या विद्यार्थ्यांना समजायला सोपे होईल असे तुम्ही काय करू शकता काही विषय वेगळ्या कारणांमुळे आव्हानात्मक असतात उदाहरणार्थ सर्किट थिअरी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटीक्स प्रत्येकाला हे विषय आवश्यक वाटतात परंतु विद्यार्थ्यांना हे विषय सादरीकरण आणि शिकवण्याच्या पद्धतीमुळे रंजक वाटत नाहीत त्यामुळे विद्यार्थी या विषयातील सर्व संकल्पना समजू शकत नाहीत आणि संकल्पनांवर आधारित गणिते सोडवू शकत नाहीत त्यामुळे अशा विषयांमध्ये ते चांगली कामगिरी करू शकत नाहीत हे स्पष्ट आहे की सर्व विषयांचे वर्णन अशा विषयातून अपेक्षित असलेल्या परिणाम मधून केले पाहिजे तुम्ही मुद्द्यांची यादी देऊ शकता परंतु आजच्या काळात सर्व विषयांचे वर्णन त्यातून अपेक्षित असलेल्या परिणाम मधूनच केले पाहिजे संवाद शिकवणे ही प्राथमिकतेने संवादाची प्रक्रिया आहे तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधता म्हणजेच तुम्ही विद्यार्थ्याला काहीतरी संदेश देता हा संदेश विद्यार्थ्यांनी अंगी बाणवला पाहिजे किंवा त्याच्या लक्षात आला पाहिजे म्हणूनच संवाद आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे वर्गातील संवादातील नैपुण्य यांचा प्रभाव अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यावर होतो संवादात्मक नैपुण्य यासंदर्भात एक शिक्षक म्हणून तुमच्या लक्षात येईल की अगदी खराब ते अत्युत्कृष्ट असा एक मोठा पट शिक्षकांच्या समूहाने व्यापला आहे दुर्दैवाने कारकिर्दीच्या सुरुवातीला एखाद्याचे संवाद कौशल्य तितकेसे चांगले नसते परंतु फार कमी शिक्षक संवाद कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करतात त्यांचे कौशल्य कारकिर्दीच्या सुरुवातीला जेथे असते तसेच राहते संपूर्ण कारकीर्द त्यात काहीही बदल होत नाही विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा पुरेसे संवाद नैपुण्य नसते कारण त्याचे इंग्रजी अथवा इतर भाषेचे ज्ञान अपुरे असते त्यामुळे त्याला वर्गात शिकवलेल्या प्रत्येक वाक्यातील प्रत्येक शब्द समजेलच असे नाही विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्या संवाद नैपुण्याचा महत्त्वपूर्ण प्रभाव अपेक्षित ध्येय गाठण्यावर पडतो शिकवण्याच्या संदर्भातल्या संभाषणाची दिशा आणि रचना शिक्षक ठरवत असतो शिकवताना तुमची अनेक प्रकारची संभाषणे होतात हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला परवानगी देता विद्यार्थी प्रश्न विचारतो नंतर तुम्ही त्याचे उत्तर देता किंवा इतर वेळा तुम्हीच सादरीकरण करत असतात आणि विद्यार्थी शांतपणे ऐकत असतो किंवा तुमच्या बोलण्याचे सोपे स्पष्टीकरण शोधत असतो या संभाषण यांची दिशा साधारणपणे शिक्षकच ठरवत असतो प्रत्येक शिक्षक अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे सुरूवातीलाच या संभाषणात संदर्भात काही नियम घालून देतो उदाहरणार्थ विद्यार्थ्याला कळते की तो कोणाच्या वर्गात प्रश्न विचारू शकतो आणि कोणाच्या वर्गात नाही शिक्षक या संभाषणाची दिशा आणि रचना ठरवत असतो भारतासारख्या देशात संवादाच्या भाषेला फार महत्त्व आहे इंग्रजी ही आपली स्वाभाविक बोलीभाषा नाही आपण आपली भाषा बोलतच वाढलो आहोत काही विशिष्ट विद्यार्थ्यांचे प्राथमिक ते बारावी इयत्तेपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमात झालेले असते काहीजणांचे स्थानिक भाषेत झालेली असते अभियांत्रिकी सारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेईपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या एकसमान सुविधा मिळालेल्या नसतात बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सोयीची वाटत नाही परंतु शिक्षणाची सर्व साधने इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहेत पुस्तके महाग नाहीत इंटरनेटवर बरी ची माहिती विविध रूपात उपलब्ध आहे म्हणजेच शिक्षणाच्या साधनांची कमतरता ही समस्या नाही काही वर्षांपूर्वी ग्रंथालयात पाठ्यपुस्तकाच्या पुरेशा प्रती उपलब्ध नसतील तर ती समस्या होती शिकवणे परीक्षा घेणे आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या गोष्टी इंग्रजीमध्ये अपेक्षित आहेत आणि बऱ्याच संस्थांमध्ये याला पर्याय नाही अनेक भारतीयांची म्हणजेच शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची बोली भाषा इंग्रजी नाही त्यामुळे त्यांना सफाईदार इंग्रजीमध्ये संवाद साधता येईल असे नाही उदाहरणार्थ शिक्षकाचे इंग्रजी सफाईदार नसेल तर त्याच्याशी बोलताना चुका होऊ शकतात या चुका कधी कधी विद्यार्थ्यांच्या लक्षात येतात तर काही वेळा येत नाहीत याचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर पडतो जर विद्यार्थ्याचे इंग्रजी संभाषण कौशल्य पुरेसे चांगले नसेल आणि भर म्हणून शिक्षकाचे कौशल्य सुद्धा पुरेसे चांगले नसेल तर विद्यार्थ्याला समजण्यात समस्या निर्माण होतात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या इंग्रजी संभाषण कौशल्याच्या कमतरतेमुळे शिकवण्यात अनेक गैरसमज आणि चुका होऊ शकतात फळ्यावर एक लिहिणे आणि आणि स्लाइडमध्ये वेगळेच सादर करणे अशा भाषांच्या चुका होत असतात आणि त्यांचा शिकवण्यावर चुकीचा प्रभाव पडतो जे शिक्षकाने सादर केले आहे ते बरोबरच आहे असे समजून स्वीकारणे असा कोणत्याही विद्यार्थ्यांचा पहिला स्थायीभाव असतो एखादी विसंगती विद्यार्थ्यांच्या लक्षात आली तरी ती तो सांगेल च असे नाही फळ्यावर जे लिहिले आहे किंवा स्लाईडमध्ये जे सादर केले आहे तेच विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहते कधीकधी तर आयुष्यभर किंवा ते नोकरीसाठी एखाद्या मुलाखतीला जातात आणि मुलाखत घेणारा त्यांच्या आकलनातील विसंगती स्पष्ट करतो ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि बारावीपर्यंतचे शिक्षण भारतीय भाषांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी यांना इंग्रजी भाषेच्या समस्या जास्त असतात विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी संस्थांमध्ये औपचारिक आणि अनौपचारिक असे बरेच कार्यक्रम घेतले जातात ही तफावत दूर करण्यासाठी बऱ्याच महाविद्यालयांमध्ये लैंग्वेज लॅब सुरू करण्यात आले आहेत आणि त्यांच्या परीने ही सर्व महाविद्यालये जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत पण भाषेची ही दरी भरून काढणे विद्यार्थ्याने अमर्याद प्रयत्न केल्याशिवाय दूर होत नाही काही शिक्षक विद्यार्थ्यांना नीट समजण्यासाठी स्थानिक भाषेमध्ये माहितीचे सादरीकरण करतात शिक्षक फळ्यावर इंग्रजीत लिहितात आणि समजावून सांगताना इंग्रजी तांत्रिक शब्दांचा वापर आणि स्थानिक भाषेचा वापर करतात यामुळे विद्यार्थ्यांना मदतच होते परंतु याचा तोटा तिसऱ्या सत्रानंतर विद्यार्थ्यांना होऊ शकतो कारण विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखती द्यायचे असतात तसेच त्यांच्या व्यवसायिक कारकिर्दीसाठी इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे प्रोजेक्ट रिपोर्ट लिहिण्याचा टप्पा किंवा नोकरीच्या मुलाखतीसाठी सामोरे जाणे यापूर्वी इंग्रजी संभाषण कौशल्य समाधानकारक झाले नाही तर त्याचा तोटा विद्यार्थ्याला होऊ शकतो तुमच्या उच्च शिक्षणाची भाषा आणि तुमची मातृभाषा वेगवेगळे असेल तर हा प्रश्न उद्भवतो पहिल्या सत्रापासूनच विद्यार्थ्याला लिहिण्याचा सराव होण्यासाठी विविध स्वाध्याय दिले पाहिजेत आणि त्यांचे मूल्यांकन केले पाहिजे तसेच फक्त स्वाध्याय यावर न थांबता विद्यार्थ्यांच्या कामगिरीला गुण दिले पाहिजेत विद्यार्थ्याला वाचनासाठी प्रोत्साहित केले पाहिजे इंग्रजीत भरपूर वाचन केल्यामुळे भाषा सुधारण्यास मदत होईल विद्यार्थी बऱ्याच संलग्न महाविद्यालयात विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेले तसेच वेगवेगळी बौद्धिक क्षमता आणि शिकण्याची प्रेरणा असणारे विद्यार्थी असतात उच्च शिक्षणाचा प्रसार झालेला आहे आणि राजकीय किंवा सामाजिक कारणांमुळे प्रवेशा संदर्भातील अडथळे कमी झालेले आहेत

याचा परिणाम म्हणून बऱ्याच महाविद्यालयांना कनिष्ठ बुद्धिमत्ता आणि शिकण्याची प्रेरणा असलेले विद्यार्थी मिळतात अशा कमी बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी गणित विषय शिकवणे हे एक आव्हान असते आणि यात विद्यार्थ्यांचे सहकार्य अपेक्षित असते प्रवेश परीक्षेतील गुणवत्ता क्रमांक आणि मार्कांची पातळी यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता लक्षात येऊ शकते याचा आपण प्रतिनिधिक वापर करू शकतो नाहीतर विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता कळण्यासाठी आपल्याला गुंतागुंतीच्या सर्वेक्षण किंवा चाचण्या घ्याव्या लागतील तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी पालकांच्या दबावामुळे अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतलेला असतो त्यांची संख्या लक्षणीय असते असे बरेच विद्यार्थी असतात ज्यांना अभियांत्रिकीमध्ये अजिबात रस नसतो त्यांनी केवळ पालकांच्या दबावामुळे प्रवेश घेतलेला असतो एखाद्याला जेव्हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यात रस नसतो आणि तरीही आपण त्याला पुढे ढकलतो तेव्हा तो त्याचे शिक्षक महाविद्यालय आणि पालक यांच्यासाठी एक ओझे बनून जातो शिकवण्याच्या संदर्भांची अशा विविध संवर्गात विभागणी झालेली असते आणि जेवढे जास्त संवर्ग तेवढे शिक्षकाचे आव्हान वाढते शिकत असताना सभोवतालची परिस्थिती या परिस्थितीची व्याप्ती शारीरिक सामाजिक आणि भावनिक असते शारीरिक परिस्थिती म्हणजे शिकण्याची जागा भारतातील बऱ्याच महाविद्यालयांमध्ये विशेष करून उन्हाळ्याच्या या महिन्यात वर्ग खोल्यांमध्ये पंखे सुरू असतात आणि या पंखांच्या आवाजामुळे शिक्षकाच्या अगदी समोर काही अंतर सोडून बसलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षकाचा आवाज ऐकू येत नाही फार थोड्या संस्थांमध्ये वर्ग खोल्या वातानुकुलित आहेत आधीच विद्यार्थ्यांना शिकण्या मध्ये अनेक समस्या असतात आणि त्याव्यतिरिक्त त्यांना जर शिक्षकाचा आवाज नीट ऐकू आला नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिकण्यावर चे लक्ष उडाले तर तो शिकण्याचा शेवट ठरतो जर एखादा विद्यार्थी लक्ष देत नसेल तर तो काही शिकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही बसण्याच्या रचनेमध्ये बदल केला तर शिकवण्यात अडचणी येऊ शकतात वायफाय सुविधा उपलब्ध असणे किंवा नसणे आणि इंटरनेट असलेली उपकरणे वापरायला मिळणे याचा शिकवण्याच्या पद्धतीवर लक्षणीय प्रभाव पडतो नाहीतर तुम्हाला फक्त फळा वापरावा लागतो किंवा प्रोजेक्टर लावून पावर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवता येतात वर्गखोल्या मधली सामाजिक बाजू सामाजिक संवादामुळे आपण अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकतो विद्यार्थी वर्गाबाहेर एकमेकांशी चर्चा करतात संवाद साधतात आणि शिकतात शैक्षणिक वातावरणामध्ये विचार करा जोडून घ्या वाटून घ्या सामुदायिक चर्चा सामुदायिक उपक्रम आदि शिकवण्याच्या पद्धतींचा समावेश असला पाहिजे याची आवश्यकता शिकण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आहे तुम्हाला असे करायचे असेल तर आधी गट पाडावे लागतील चांगल्या पद्धतीने सामुदायिक प्रकल्प राबवायचे असतील किंवा सामुदायिक चर्चा प्रभावीपणे घडवून आणायच्या असतील तर योग्य पद्धतीने गटांची रचना केली पाहिजे नाहीतर शिकवण्याची पद्धत निरर्थक ठरेल भावनिक आधार शिक्षक म्हणून तुम्ही शिकवण्याची कोणतीही परिस्थिती तयार करत असाल तर त्या परिस्थितीत विद्यार्थ्याला भावनिक आधार वाटतो का उदाहरणार्थ ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा दुर्बल पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी जरी गुणवत्ताधारक असले तरी त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असू शकते प्रत्यक्षात त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महाविद्यालयातर्फे विविध उपक्रम घेतले जातात पण हे सर्वांसाठी करणे शक्य नसते जे विद्यार्थी थोडेसे भित्रे असतात किंवा जे नेहमी मागेमागे राहतात त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे अशा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी काही कार्यक्रम असले पाहिजेत शंका विचारताना त्यांना कमीपणा वाटता कामा नये त्यांनी चुका केल्या तर कोणीही त्यांची थट्टा करू नये शिकण्याची इच्छा नसलेले वर्गात बसलेले मोठ्या प्रमाणातील विद्यार्थी शिक्षकासाठी एक आव्हान बनतात कारण असे विद्यार्थी फक्त उपस्थिती अनिवार्य आहे म्हणून आलेले असतात त्यांच्या कारवायांमुळे इतर विद्यार्थ्यांना शिकण्यात अडथळा येतो शिकण्याची इच्छा नसलेल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करणे ही समस्या दुसऱ्या स्तरातील महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षकाला भेडसावत असते शैक्षणिक प्रगती मधले अडथळे एखाद्या शिक्षकाला अगदी कमी वेळ देऊन एखाद्या विषयाची रचना करणे आणि तो विषय शिकवणे हे काम सांगितले जाते आणि हे आव्हानात्मक असते जरी शैक्षणिक साधने इंटरनेटवर उपलब्ध असली तरीही काही विषय शिकवताना आर्थिक अडथळे येतात स्वाध्याय एखादी शिकवण्याची परिस्थिती किंवा तुम्ही शिकवलेल्या एखाद्या विषयाचे शैक्षणिक मूल्य आणि परिस्थिती यांचे संदर्भ शोधून काढा शैक्षणिक मूल्य आणि परिस्थिती म्हणजे काय याचा खुलासा आम्ही केला आहे तंतोतंत नावाप्रमाणेच जुळले पाहिजे असे नाही परंतु तुम्ही शैक्षणिक संदर्भ ओळखू शकता आणि तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला सांगितले तर त्याचा आम्हाला आनंदच होईल पुढच्या भागात आपण मेंदूत शिकण्याची प्रक्रिया कशी होते हे जाणून घेणार आहोत प्रत्येक शिक्षकाला मेंदू कसे काम करतो याचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच याचा शिकण्यावर कसा प्रभाव पडतो हे लक्षात येणे आवश्यक आहे आपण लक्ष देऊन ऐकल्याबद्दल आभार